या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही आमचे समान व्याख्यान चालू ठेवत आहोत आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही काही विभागांमध्ये विभागले आहेत 2 किंवा 3 पहिले मॉड्यूल आम्ही वीज पुरवठ्याच्या दृष्टीने op amp ची वैशिष्ट्ये पाहिली आहेत टर्मिनल्सच्या दृष्टीने आयडियलआदर्श op amp च्या दृष्टीने ज्यामध्ये इनफाईनाईटअनंत इनपुट प्रतिबाधा इनफाईनाईटअनंत गेन लाभ 0 आउटपुट प्रतिबाधा इनफाईनाईटअनंत बँड रुंदी आहे आणि मग आपण समतोल विरूद्ध असंतुलित उत्पादन पाहिले आहे आणि संतुलन विरुद्ध असंतुलित वीज पुरवठा देखील शिल्लक वीज पुरवठा कसा लागू करावा मी असंतुलित पुरवठा कसा लागू करू आणि आउटपुट 7 आणि 4 मधून घेतले गेले आहे किंवा टर्मिनल 6 आणि ग्राउंड दरम्यान 7 ते 4 दरम्यान असल्यास हे 6 आणि ग्राउंड मध्ये तरंगत आहे मग आम्हाला आधीच माहित आहे की आम्ही आउटपुट कसे घेत आहोत आता या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आपण जे पाहणार आहोत ते op amps मध्ये फीड बॅक आणि नंतर पुढील एप्लिकेशन अनुप्रयोग देखील आहे जर तुमच्याकडे op amp असेल आणि ते ओपन लूप op amp असेल तर इनपुट टर्मिनलमधील फरक मिळवण्यासाठी op amp चे अंतर्गत सूत्र Vout आहे याचा अर्थ माझा Vout Vnon inverting -Vinverting गेन तर जर V हे V पेक्षा जास्त असेल तर आउटपुट सकारात्मक होते म्हणून जर माझ्याकडे V असेल तर आपण V 2 व्होल्ट V म्हणूया V 1V मग माझ्या फरकाने काय फरक असेल गेन ते 1 गेन जर विनवर्टिंग व्हीनॉन इनव्हर्टिंग आउटपुटपेक्षा जास्त असेल तर नकारात्मक बरोबर तर आता आपण विचार करूया की नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलमध्ये व्होल्टेज 1 व्होल्ट आहे इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेज 2 व्होल्ट आहे या प्रकरणात मला गेन आहे ते 1 गेन असेल तर आउटपुट नकारात्मक आहे तर जेव्हा माझा Vin हे V पेक्षा मोठा असेल तेव्हा आउटपुट नकारात्मक होईल आता 200000 किंवा 250000 चा गेन हे डिव्हाइस व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी बनवते कारण जर ते अनंत गेन असेल तर मी हे डिव्हाइस कसे वापरू शकतो मी हे डिव्हाइस वापरू शकत नाही म्हणूनच म्हणूनच फीडबॅक अभिप्राय खूप महत्वाचा आहे कारण जर मला खूप जास्त गेन झाला तर मी काय करू जर खूप जास्त गेन झाला तर मी काय करू बरोबर ते माझ्यासाठी निरुपयोगी बनले म्हणून ते उपयुक्त बनवण्यासाठी आम्हाला लागू करावे लागेल आम्हाला फीडबॅक अभिप्राय लागू करावा लागेल तर अभिप्रायांपैकी एक नकारात्मक प्रतिक्रिया आहे दुसरा अभिप्राय सकारात्मक अभिप्राय आहे तर आपण पाहूया की स्वयं नियमन नकारात्मक अभिप्राय शासन वगळता इनफाईनाईट गेन अनंत लाभ निरुपयोगी होईल याचा अर्थ असा की जर मी नकारात्मक अभिप्राय लागू केला तर मी माझ्या फायद्यांना रजिस्टर किंवा मी निवडलेल्या घटकांनुसार बदलू शकतो आणि नंतर मी ऑपरेशनल एम्पलीफायरचा वापर अधिक चांगल्या क्षमतेने किंवा क्षमतेने करू शकतो तर स्वत नियंत्रित नकारात्मक प्रतिक्रिया वगळता अनंत लाभ निरुपयोगी असेल तर नकारात्मक प्रतिक्रिया वाईट आणि सकारात्मक प्रतिक्रिया चांगली असल्याचे दिसते म्हणून जर मी तुम्हाला नकारात्मक प्रतिक्रिया दिली तर तुम्ही दुःखी व्हाल आणि जर मी सकारात्मक प्रतिक्रिया दिली अरे तुमचा उत्कृष्ट विद्यार्थी किंवा कोणीतरी मला सांगितले मी एक उत्कृष्ट शिक्षक आहे मी खूप आनंदी आहे हे मानवी स्वभाव आहेत पण op amp मध्ये जर तुम्ही op amp सांगितले तर ते खूश होणार नाही मी तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया देतो मी तुम्हाला सकारात्मक अभिप्राय देतो op amp दोलन सुरू करेल आणि आम्ही नियंत्रित करू शकत नाही परंतु जर मी नकारात्मक अभिप्राय लागू केला तर op amp उत्तम प्रकारे कार्य करते तर आम्हाला आमच्यासाठी कसे वाटते याच्या उलट आहे सकारात्मक अभिप्राय चांगला नकारात्मक अभिप्राय नाही चांगला नकारात्मक अभिप्राय ओप एएमप नकारात्मक अभिप्रायासाठी नाही चांगला सकारात्मक अभिप्राय आहे आम्ही सकारात्मक अभिप्रायावर देखील अनुप्रयोग पाहू बरोबर परंतु नकारात्मक अभिप्राय खूप महत्वाचा आहे कारण आपण नकारात्मक अभिप्राय वापरून बरेच सर्किट तयार करू शकतो तर आपण पुन्हा स्लाइडवर परत येऊ या नकारात्मक अभिप्राय वाईट सकारात्मक चांगला वाटतो पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये सकारात्मक अभिप्राय म्हणजे पळून जाणे किंवा दोलन आणि नकारात्मक अभिप्राय म्हणजे स्थिरता स्थिरता ठीक आहे म्हणून अमूर्त किंवा कोणताही अभिप्राय तुम्हाला नेहमी मिळेल त्यातून काहीतरी शिका आणि योग्य सुधारण्याचा प्रयत्न करा म्हणून op amp साठी जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्सबद्दल बोलता तेव्हा सकारात्मक अभिप्राय दोलन निर्माण करेल किंवा दोलन निर्माण करेल आणि नकारात्मक अभिप्रायामुळे स्थिरता येईल तर आऊटपुटला इनव्हर्टिंग टर्मिनलशी हुक करण्याची कल्पना करा जसे की हे परत इन्व्हर्टिंग टर्मिनलशी जोडलेले आहे आणि तुम्ही येथे पाहू शकता जर आउटपुट Vin पेक्षा कमी असेल तर योग्य आहे कारण हे Vin येथे आहे बरोबर आहे आउटपुट आहे आम्ही म्हणतो Vin हे 2 व्होल्ट आहे आणि आउटपुट 1 व्होल्टला मिळते तर 1 व्होल्ट येथे अभिप्राय आहे तर इनव्हर्टिंग Vin येथे पॉझिटिव्ह सकारात्मकआहे हे नॉन इनव्हर्टिंग आहे हे इनव्हर्टिंग आहे याचा अर्थ 2 1 वर 1 म्हणून आउटपुट Vin पेक्षा जास्त असल्यास आउटपुट सकारात्मक असावे याचा अर्थ जर मी हे व्होल्टेज नियंत्रित करू शकतो तर हे आउटपुट आहे आणि जर मी 2 व्होल्टचे व्होल्टेज लागू केले तर माझे आउटपुट आता सकारात्मक होईलआता हे बनते आपण म्हणूया की माझ्या op amp झाल्यामुळे येथे 4 व्होल्ट्स येतील नंतर इनव्हर्टिंग नॉन इनव्हर्टिंग व्होल्टेजपेक्षा जास्त असेल इनव्हर्टिंगमध्ये व्होल्टेज नॉन इनव्हर्टिंगपेक्षा जास्त असेल आपण प्रयत्न करूया जर आउटपुट नकारात्मक वर जाईल आउटपुट नकारात्मक बरोबर अगदी सोपे खूप सोपे म्हणून जर आउटपुट Vin पेक्षा जास्त असेल तर ते नकारात्मक करते त्याचा परिणाम असा होतो की आउटपुट द्रुतगतीने Vin आहे बरोबर तर आता ऑप अँप सर्वकाही करेल इनपुट रिझर्व्ह Vin करेपर्यंत तो आउटपुट सुकविण्यासाठी त्याच्या करंट मर्यादेत राहू शकतो Vin नकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया स्वतः सुधारते या प्रकरणात ऑप एम्प Vin पर्यंत लोडद्वारे करंट चालवते तर आमच्याकडे येथे एक बफर आहे याचा अर्थ ते असे म्हणते की या प्रकरणात नकारात्मक अभिप्राय इनव्हर्टिंग करणे जेव्हा आम्ही Vin लागू करतो तेव्हा आउटपुट इनपुटशी जुळण्याचा प्रयत्न करेल जोपर्यंत तो Vin पर्यंत पोहोचत नाही आणि लोडद्वारे लोड करंट ओप एम्प लोड रजिस्टरद्वारे करंट चालू करेल जोपर्यंत आउटपुट त्याच्या मूल्याला विरोध करत नाही जे इनपुट व्होल्टेज Vin आहे याचा अर्थ ते काहीच नाही पण ते काहीच नाही पण व्होल्टेज फॉलोअर काहीच नाही पण व्होल्टेज फॉलोअर आहे कारण जे काही व्होल्टेज मी आउटपुट लागू करतो ते इनपुटवर लागू केलेले समान व्होल्टेज राखण्याचा प्रयत्न करेल तर हे माझे व्होल्टेज अनुयायी बनते ते इनपुटमधील व्होल्टेजचे अनुसरण करते किंवा त्यास बफर देखील म्हटले जाते याला बफर देखील म्हणतात येथे आपल्याकडे एक बफर आहे जो V मध्ये सीमा न लावता V ला लोडमध्ये लागू करू शकतो ज्यायोगे V वर कोणत्याही करंट op amp आउटपुट टर्मिनल सोर्सिंगला इनपुट आवडणार नाहीत ज्यामध्ये करंट नसेल याचा अर्थ असा की जे आपण सुवर्ण नियमांमध्ये पाहिले आहे ते आपण पाहिले आहे की इनपुट कोणतेही करंट अधिकार काढणार नाही op amp चे इनपुट कोणतेही करंट काढत नाही परंतु आउटपुट आउटपुट टर्मिनल स्त्रोत आणि सिंकमधील आउटपुटसारखे नाही करंट आउटपुट स्त्रोत किंवा इच्छेनुसार करंट बुडवू शकते हे इनपुटसारखे नाही की ते करंट काढणार नाही ठीक आहे तर तुम्हाला हे विशिष्ट वाक्य लक्षात घ्यावे लागेल आता सकारात्मक प्रतिक्रिया पाहू तर म्हणून नकारात्मक अभिप्रायाऐवजी जे इनव्हर्टिंग टर्मिनलशी जोडत आहे जर मी ते या कॉन्फिगरेशनमध्ये नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलशी कनेक्ट केले तर जर सकारात्मक इनपुट अगदी Vin आउटपुटपेक्षा स्मिज जास्त असेल तर ते योग्य आहे योग्य आउटपुट सकारात्मक होते हे सकारात्मक टर्मिनलला आणखी बनवते सकारात्मक आणि नंतर विन परिस्थिती आणखी वाईट बनवते याचा अर्थ असा की जर हे इनव्हर्टिंग इनपुट केले तर ते विन पेक्षा किंचित जास्त मोठे असेल तर आउटपुट सकारात्मक होईल आणि जर हे पॉझिटिव्ह देते तर हे इनपुटमध्ये आणखी सकारात्मक बनवते हे इनपुटवर आणखी सकारात्मक बनवते कारण आता ते नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलशी जोडलेले आहे काय आम्ही असे म्हणतो की जर माझे जर नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर माझे व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल पेक्षा थोडे मोठे आहे माझे आउटपुट सकारात्मक पर्यंत पोहोचेल आणि ही सकारात्मक पुन्हा आम्ही इनव्हर्ट नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिले जे ते अधिक सकारात्मक योग्य बनवते

आता सुरुवातीच्या टप्प्यावर अवलंबून दुसऱ्या दिशेने जा जेव्हा आपण ऑपरेशन एम्पलीफायर ब्लॉक आकृतीनुसार पाहतो तेव्हा त्यात खालील ब्लॉक्स असतात आधी डिफरेंशियल एम्पलीफायर स्टेज नंतर त्यात इंटरमीडिएट स्टेज असतो त्याला लेव्हल सबस्ट्रेट्स असतात आणि त्यात आउटपुट स्टेज 4 बेसिक स्टेज डिफरेंशियल एम्पलीफायर स्टेज इंटरमीडिएट स्टेज लेव्हल शिफ्टर स्टेज आणि आउटपुट स्टेज आहे आता जेव्हा आपण पाहतो प्रत्येक टप्प्याची भूमिका काय आहे मग आपण पुढे समजून घेऊ की आपण ऑपरेशन एम्पलीफायर कसे वापरू शकतो आणि जेव्हा आपण ब्लॉक आकृतीबद्दल बोलता तेव्हा ऑपरेशनल एम्पलीफायरच्या प्रत्येक टप्प्याची भूमिका काय असते तर पुन्हा स्क्रीनवर परत येत आहे जे आपण पाहतो ते म्हणजे आपल्याकडे 4 टप्पे आहेत आपल्याकडे 4 टप्पे आहेत आणि पहिला टप्पा इनपुट टप्पा किंवा डिफरेन्शियल टप्पा अर्थातच 2 सिग्नलमधील फरक वाढवू शकतो कारण डिफरेन्शियल स्टेज इनपुट प्रतिरोध खूप आहे उच्च आणि इनपुट स्त्रोतांमधून 0 करंट काढा हे बरोबर आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे की हे देखील या टप्प्यात ऑपरेशन एम्पलीफायरचा इनपुट टप्पा हा एक टप्पा असेल ज्यामध्ये आमच्याकडे उच्च इनपुट प्रतिबाधा आहे आणि ते इनपुट स्त्रोतांमधून कोणतेही करंट काढणार नाही इंटरमीडिएट स्टेज डायरेक्ट कपलिंगचा वापर केला किंवा अत्यंत उच्च गेन लेव्हल शिफ्टर स्टेज प्रदान केला हा लेव्हल शिफ्टर स्टेज DC लेव्हलला व्होल्टेजवर 0 वर हलवेल कारण आम्हाला माहित आहे की कोणत्याही DC लेव्हलसह कोणत्याही आउटपुटची आवश्यकता नाही तर DC लेव्हल 0 च्या जवळ असेल तर लेव्हल शिफ्टर DC लेव्हलला 0 वर शिफ्ट करेल आणि हे जवळजवळ 2 टर्मिनल असलेल्या डिस्टल 2 टर्मिनल्सद्वारे समायोजित केले जाऊ शकते आम्ही ते मॅन्युअली समायोजित करू शकतो आम्ही पॉवर एम्पलीफायर स्टेजमध्ये आउटपुट स्टेज पाहू पॉवर एम्पलीफायर स्टेजमध्ये अगदी लहान आउटपुट प्रतिकार आहे तर आउटपुट व्होल्टेज समान आहे लोड व्हॅल्यू कितीही असो तो व्होल्टेज फॉलोअर देखील असू शकतो तो बफर आणि बफर देखील असू शकतो म्हणून जर तुम्ही येथे पाहिले तर तुम्ही येथे पाहिले तर एकच op amp मध्ये अंतर्गत सर्किट असेल जे योजनाबद्धपणे दर्शविले आहे तथापि हे लक्षात ठेवा की आता बहुतेक op amps ते MOSFET वापरतात आणि BJTs नाही BJTs क्वचितच वापरले जातात बीजेटी क्वचितच बहुतेक सर्किटचा वापर केला जातो आपल्याला एमओएसएफईटीचा वापर आढळेल म्हणून हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की आता बॉर्डर IC चे आवश्यक बिल्डिंग ब्लॉक एक डिफरेंशियल अॅम्प्लीफायर आहे ते 2 सिग्नलमधील फरक वाढवते उत्कृष्ट स्थिरता उच्च अष्टपैलुत्व आवाज आणि हस्तक्षेप सिग्नलपासून प्रतिरोधक आहे आणि म्हणूनच बहुतेक अॅनालॉगमध्ये DC ते उच्च फ्रिक्वेंसी एप्लिकेशन्स पर्यंतची सर्किट ती वापरली जाते डिफरेंशियल अॅम्प्लीफायर वापरली जाते डिफरेंशियल एम्पलीफायर बहुतेक अॅप्लिकेशनमध्ये वापरला जातो जेव्हा आपण ऑपरेशनल एम्पलीफायरबद्दल बोलतो आता एक ऑपरेशनल अॅम्प्लीफायर op amp वैशिष्ट्यांच्या वैशिष्ट्यांवर येऊ या आम्ही हे आधीच पाहिले आहे की ओपन लूप गेनमध्ये op amp चे व्होल्टेज वाढ आहे जेव्हा कोणताही अभिप्राय लागू केला जात नाही म्हणूनच ते ओपन लूप नाही अभिप्राय लागू केला जातो आणि व्यावहारिकदृष्ट्या तो अनेक 1000s असतो कित्येक 1000 आम्ही व्यावहारिक op amp इनपुट प्रतिबाधा मध्ये पाहिले आहे आता इनपुट प्रतिबाधा असीम आहे आणि सामान्यत एक मेगा ओम पेक्षा जास्त आहे परंतु इनपुट स्टेजसाठी FETs वापरून ते अनेक मेगा ओम पर्यंत वाढवता येते जेव्हा आपण फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर वापरतो तेव्हा इनपुट प्रतिबाधा मेगा ओमच्या अनेक 100 पर्यंत वाढेल आउटपुट प्रतिबाधा हे साधारणपणे काही शंभर ओमच्या खाली आहे नकारात्मक अभिप्रायाच्या मदतीने ते कमी केले जाऊ शकते 1 किंवा 2 ओहम अगदी लहान बँड रुंदी व्यावहारिक ऑप एम्प एक ओपन लूप कॉन्फिगरेशन आहे खूप लहान बँड रुंदी आहे नकारात्मक अभिप्राय वापरून अत्यंत लहान ते इच्छित मूल्यापर्यंत वाढवता येते बँडची रुंदी op amp च्या बाबतीत खूप लहान आहे परंतु जर मी योग्य नकारात्मक अभिप्राय लागू केला तर आम्ही आहार वाढवू शकतो आम्ही बँड रुंदी वाढवू शकतो आम्ही बँडविड्थ वाढवू शकतो आता आपण खूप महत्वाच्या मुद्द्याबद्दल बोलूया जे इनपुट ऑफसेट व्होल्टेज इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय आता बघूया जेव्हा दोन्ही टर्मिनल दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंड केले जातात दोन्ही इनपुट टर्मिनल जे op amp चे दोन्ही इनपुट टर्मिनल op amps ग्राउंड केलेले आहेत आदर्शपणे आउटपुट व्होल्टेज 0 असावे जे योग्य बरोबर आहे जर मी ऑपरेशन एम्पलीफायर घेतो आणि जर मी असे म्हणतो की माझे इनव्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल दोन्ही मी ग्राउंडिंग करत आहे आउटपुट व्होल्टेज V0 असावे हे मी गृहित धरत आहे कारण मी हे ग्राउंड केले आहे इनपुट आउटपुटवरील व्होल्टेज 0 असावे तथापि व्यावहारिक op amp च्या बाबतीत शून्य नसलेले आउटपुट व्होल्टेज आहे म्हणून जर तुम्ही असाच प्रयोग केला तर तुम्हाला दिसेल की काही व्होल्टेज जे मिलिवॉल्ट्सच्या दृष्टीने आहे तुम्हाला op amp राईटचे आउटपुट टर्मिनल सापडेल जर तुम्ही असे 2 3 6 7 4 लिहिले तर बरोबर op amp वर आउटपुट पहा काही मिलिव्होल्टचे परंतु 0 नाही परंतु 0 नाही तर आपण जे म्हणत आहोत ते बरोबर आहे जेव्हा आपण दोन्ही इनपुट टर्मिनल ग्राउंड केले आहेत तेव्हा पुन्हा एकदा पाहूया आउटपुट व्होल्टेज 0 असावे तथापि प्रात्यक्षिक op amp च्या बाबतीत एक शून्य नसलेला आउटपुट व्होल्टेज उपस्थित असतो शून्य आउटपुट व्होल्टेज उपस्थित असतो आउटपुट व्होल्टेज नॉन शून्य मिलिव्होल्टमध्ये लहान व्होल्टेज इनपुट टर्मिनलवर लागू करण्यासाठी हे डीसी व्होल्टेज आहे Vios द्वारे दर्शवलेले इनपुट ऑफसेट व्होल्टेज अत्यंत महत्वाचे अत्यंत महत्वाचे म्हणतात तर आम्ही काय म्हणत आहोत कारण जेव्हा आम्ही इनव्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड करतो तेव्हा कारण मिलिवॉल्ट्सचे काही आउटपुट असते आम्हाला एक छोटा व्होल्टेज एप्लाय करावा लागतो इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर आउटपुट व्होल्टेज 0 करण्यासाठी तुम्हाला समजले तर हे छोटे व्होल्टेज ज्याला आपण हे छोटे DC व्होल्टेज लागू करत आहोत ते आमचे इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे त्याला इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणतात Vios Vios ठीक आहे तर पुढचा मुद्दा पुढे काय आहे इनपुट बायस करंट आता याचा काय अर्थ होतो आम्ही इनपुट ऑफसेट व्होल्टेज पाहिले आहे आता इनपुट बायस करंट येतो इनपुट बायस करंट काय आहे तर एक आदर्श op amp साठी इनपुट टर्मिनल्स मध्ये कोणताही प्रवाह नाही आम्ही योग्य सोनेरी नियम पाहिला आहे कोणताही आदर्श इनपुट टर्मिनल्स मध्ये एक व्यावहारिक op amps साठी इनपुट करंट्स खूप लहान आहेत जसे की आपण येथे दिसत नाही तो 10 6 ते 10 14 अँपिअरच्या क्रमाने अगदी लहान आहे बरोबर बहुतेक ऑप अॅम्प्स डिफरेंशियल अॅम्प्लीफायर इनपुट व्होल्टेज म्हणून वापरतात डिफरेंशियल एम्पलीफायरचे 2 ट्रान्झिस्टर योग्यरित्या पक्षपाती असले पाहिजेत परंतु व्यावहारिकपणे त्या ट्रान्झिस्टरची अचूक जुळणी करणे शक्य नाही म्हणून जर मी डिफरेंशियल एम्पलीफायर वापरतो तर तुम्हाला दिसेल की तेथे एक ट्रान्झिस्टर आहे आणि एक ट्रान्झिस्टर 2 आहे तर परंतु उत्पादनामुळे तुमच्या मध्ये एक छोटासा बदल होईल T1 आणि T2 मध्ये β मध्ये लहान बदल आणि त्या मुळे तुम्ही ट्रान्झिस्टर T1 आणि T2 ला योग्यरित्या पूर्वाग्रह करू शकत नाही आणि ज्यामुळे तेथे एक लहान इनपुट करंट आहे ऑप एम्पमध्ये प्रवाह इनपुट टर्मिनल करते जे 2 ट्रान्झिस्टरच्या टर्मिनलचा आधार असतात लहान DC चालू करत नाहीत लहान DC प्रवाह चालवत नाहीत ट्रान्झिस्टरचे हे छोटे बेस करंट्स काहीच नाहीत परंतु बायस करंट्सला Ib1 आणि Ib2 असे दर्शविले जाते तर पुन्हा मला वाटते मी चुकीचे विधान केले आहे प्रत्यक्षात इनपुट टर्मिनल जे 2 ट्रान्झिस्टरचे बेस टर्मिनल आहेत ते लहान DC करंट चालवतात म्हणून जेव्हा मी एप्लाय करतो जेव्हा मी आदर्श ऑपरेशन एम्पलीफायरच्या बाबतीत ते पाहतो इनपुट कोणतेही करंट काढत नाही आम्ही ते पाहिले आहे परंतु व्यावहारिक op amps च्या बाबतीत आपण दिसेल की इनपुट काही प्रमाणात करंट काढतो जे लहान प्रवाह आहे कारण आम्ही 2 ट्रान्झिस्टरला भेदभाव करू शकत नाही स्टेज जो ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचा माझा पहिला टप्पा आहे तेथे 2 ट्रान्झिस्टर आहेत डिफरेंशियल स्टेज 2 ट्रान्झिस्टर मी सध्या बायस करू शकत नाही कारण मी योग्यरित्या बायस करू शकत नाही मी काय पाहतो ते म्हणजे 2 ट्रान्झिस्टरचे बेस टर्मिनल काही प्रमाणात DC करंट चालवतील आणि हा छोटा DC करंट जो ट्रान्झिस्टर चालवितो एक DC करंटची थोडी मात्रा चालवत आहे आणि 2 डीसी करंटची थोडीशी मात्रा चालवत आहे हा प्रवाह Ib1 आणि Ib2 द्वारे दर्शवला जातो ठीक आहे हे माझे बायस करंट आहे हे हे लहान आहेत हे काहीच नाहीत पण माझे बायस करंट Ib1 आणि Ib2 तुम्हाला मिळाले ते तुम्हाला सोपे झाले मला पुन्हा एकदा पुन्हा सांगू द्या कारण हे खूप महत्वाचे आहे इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट व्होल्टेज खूप महत्वाचे तर आता आपण आदर्श op amp साठी पाहू इनपुट टर्मिनल्समध्ये कोणताही करंट प्रवाह नाही करंट प्रवाह इनपुट टर्मिनल्समध्ये नाही परंतु जेव्हा आपण हे पाहता की प्रत्यक्ष op amp मध्ये व्यावहारिक op amp मध्ये करंट लहान असेल लहान या अर्थाने ते 10 6 ते 10 14 अँपिअर असेल आता हा करंट का आहे कारण ऑपरेशन अॅम्प्लीफायरच्या पहिल्या टप्प्यावर आम्ही डिफरेंशियल अॅम्प्लीफायर वापरत आहोत तर डिफरेंशियल एम्पलीफायर याचा अर्थ आपण 2 ट्रान्झिस्टर वापरत आहात जेव्हा आपण 2 ट्रान्झिस्टर वापरत असाल तर आम्हाला या 2 ट्रान्झिस्टरचा योग्य प्रकारे पूर्वाग्रह करावा लागेल परंतु व्यावहारिकदृष्ट्या पूर्णपणे बायस करणे शक्य नाही यामुळे या ट्रान्झिस्टरचा आधार लहान DC करंट ना परवानगी देईल किंवा चालवेल आणि हा बेस करंट आम्ही ट्रान्झिस्टर 1 साठी Ib1 ट्रान्झिस्टर 2 साठी Ib2 म्हणत आहोत आणि हे Ib1 आणि Ib2 हे तुमचे इनपुट बायस करंट असेल आता तुम्हाला समजले आहे की ते सोपे आहे चला पुढील स्लाइडवर जाऊया आता 3 अशाप्रकारे इनपुट बायस करंट हे प्रत्येक 2 इनपुट टर्मिनलमध्ये वाहणाऱ्या प्रवाहाच्या रूपात परिभाषित केले जाऊ शकते अशाप्रकारे इनपुट बायस करंटला प्रत्येक इनपुट टर्मिनलमध्ये प्रवाहित होणारे प्रवाह म्हणून परिभाषित केले जाऊ शकते जेव्हा ते समान पातळीवर पक्षपाती असतात जेव्हा ते त्याच पातळीवर पक्षपाती असतात जेव्हा ऑप एम्प संतुलित असते ठीक आहे म्हणून तर तुम्ही येथे पाहू शकता जर तुम्ही माझ्या योजनाबद्ध पद्धतीने दाखवल्याप्रमाणे मी माझे सर्किट दुरुस्त केले तर माझे ऑप एम्प संतुलित आहे परंतु तरीही तेथे थोड्या प्रमाणात विद्युत प्रवाह आहे Ib1 आणि Ib2 द्वारे व्युत्पन्न न होणारा आणि इनव्हर्टिंग टर्मिनल बरोबर आणि हे 2 बायस करंट्स कधीही सारखे नसतात म्हणून सरासरी इनपुट बायस करंट Ib जे या विशिष्ट सूत्राद्वारे शोधले जाऊ शकते आम्ही इनपुट बायस करंट शोधू शकतो तर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की जर माझ्याकडे Ib1 असेल जर माझ्याकडे Ib2 असेल जे करंट्स ची थोडीशी मात्रा असेल तर करंट थोडीशी मात्रा हे आहे कारण बायस प्रवाह कधीही समान असू शकत नाहीत बरोबर म्हणूनच इनपुट बायस करंट काय आहे हे आपण कसे शोधू शकतो आम्ही । Ib1Ib2 ।2 चा मोड घेऊन इनपुट बायस करंट शोधू शकतो तर मी माझा सरासरी इनपुट बायस करंट कसा शोधू शकतो मी माझा सरासरी इनपुट बायस करंट कसा शोधू शकतो ठीक आहे आता आणखी एक संज्ञा पाहू आपण आत्तापर्यंत काय पाहिले आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज नंतर आपण इनपुट बायस करंट पाहिले आहे आता आपण इनपुट ऑफसेट चालू इनपुट ऑफसेट चालू ठीक पाहू तर हे इनपुट ऑफसेट करंट काय आहे Ib1 आणि Ib2 च्या परिमाणांमधील फरक इनपुट ऑफसेट चालू म्हणतात तर बरोबर तर या प्रकरणात Ib किंवा इनपुट ऑफसेट करंट म्हणून मी Iios द्वारे इनपुट ऑफसेट करंट दर्शवित आहे काहीही नाही परंतु । Ib1 Ib2 । करंट चा परिमाण 20 ते 16 अँपिअरच्या क्रमाने खूपच लहान आहे हे स्थितीत मोजले जाते op amp चे इनपुट व्होल्टेज 0 आहे बरोबर तर इनपुट ऑफसेट करंट आम्ही मोजू शकतो जेव्हा आपण इनपुट ऑप व्होल्टेज op amp 0 आहे या स्थितीचा विचार करू तर आम्हाला इनपुट बायस करंट काय दिसतो जर आम्हाला सूत्र शोधायचे असेल Ib । Ib1Ib2 ।2 जर आम्हाला इनपुट ऑफसेट करंट शोधायचे असेल तर सूत्र Ib च्या बरोबरीचे असेल । Ib1 Ib2 । आता आपण स्क्रीनवर परत येऊ या जर आपण समान DC प्रवाह लागू केले तर त्या 2 इनपुट आउटपुट व्होल्टेजवर 0 बरोबर असणे आवश्यक आहे ते बरोबर आहे परंतु व्यावहारिकरित्या आउटपुटमध्ये काही व्होल्टेज अस्तित्वात आहे जेणेकरून ते 0 होईल 2 इनपुट प्रवाह लहान प्रमाणात वेगळे केले जातात हा फरक काहीही नाही परंतु आपले इनपुट ऑफसेट चालू आहे ठीक आहे तर हे व्होल्टेज 0 करा हे व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज 0 बरोबर बरोबर 2 इनपुट प्रवाह हे लहान प्रमाणात वेगळे केले जातात या करंट आणि हे प्रवाह लहान प्रमाणात वेगळे केले जातात फरक काही नाही परंतु माझे इनपुट चालू फरक ऑफसेट करते काहीही नाही परंतु इनपुट ऑफसेट इनपुट बायस आणि इनपुट ऑफसेट करंट दोन्ही तापमान इनपुट ऑफसेट करंट आणि इनपुट बायस करंट दोन्ही दोन्ही अवलंबून असतात हे कोणत्या तापमानावर योग्य आहे ही एक दुसरी गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट करंट देखील तापमानावर अवलंबून असते तापमान आता आपण पुढे पाहू या पुढे एक उदाहरण उदाहरण पाहू तर जर डिफरेन्शियल एम्पलीफायरच्या एमिटर कपल ट्रान्झिस्टरचे मूळ प्रवाह 18 मायक्रोअँपिअर आणि 22 मायक्रोअँपिअर असतील याचा अर्थ तो Ib1 ने 18 मायक्रोअँपिअर च्या बरोबरीने दिला आहे आणि हे दिले आहे की Ib2 22 मायक्रोअँपिअर बरोबर आहे आणि आम्हाला जे विचारले जाते ते प्रथम इनपुट बायस करंट निर्धारित केले आहे दुसरे इनपुट ऑफसेट करंट जर मला हे शोधण्यास सांगितले गेले तर मी हे कसे शोधू शकेन हे 2 इनपुट बेस करंट्स याप्रमाणे दिले आहेत सध्या मला इनपुट बायस करंट माहित आहे सूत्र काय आहे सूत्र खूप सोपे आहे Ib । Ib1Ib2 ।2 अशाप्रकारे आम्ही हे गणना करू शकतो की आपण इनपुट ऑफसेट Vo करंट काय आहे आणि इनपुट बायस करंट काय आहे हे आपण गणना करू शकता की आपल्याला इनपुट ऑफची मूल्ये माहित आहेत आपल्याला ट्रान्झिस्टरच्या पायथ्याशी वाहणाऱ्या प्रवाहाची मूल्ये माहित आहेत ट्रान्झिस्टरचा आधार ठीक आहे हे आपण चर्चा केलेले एक उदाहरण आहे चला आणखी एक उदाहरण पाहू आपण आणखी एक उदाहरण पाहू आणि उदाहरण म्हणजे इनपुट बायस करंट्स Ib1 आणि Ib2 एम्पलीफायर ऑपरेशनवर कसा परिणाम करतात जर हा प्रश्न समजून घेण्याचा अधिकार असेल बायस करंट आणि ऑप एम्पचा प्रभाव समजून घेण्यासाठी चला एक इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन विचारात घेऊया तर हे इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायर आहे आम्ही या इनव्हर्टिंग एम्पलीफायरची चर्चा नंतरच्या व्याख्यानांमध्ये करू बरोबर आता तुम्ही फक्त हे पहाल की हे एक इन्व्हर्टिंग अॅम्प्लीफायर आहे आता जर मी किर्चॉफचा व्होल्टेज कायदा लागू केला तर माझ्याकडे i1 आहे माझ्याकडे रेझिस्टर R1 R2 आहे आणि एम्पलीफायर इनव्हर्टिंगसाठी फायद्याचे सूत्र R2R1 आहे इन्व्हर्टिंग एम्पलीफायरचा फायदा वजा R2R1 आहे R1 मधून वाहणारा प्रवाह आहे i1 R2 पासून i2 आहे हे Ib1 आहे हे Ib2 इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग ऑपरेशन एम्पलीफायरचे टर्मिनल आहे आता जर मी किर्चॉफचा व्होल्टेज कायदा लागू केला तर माझ्याकडे i1 च्या समान काय असेल म्हणून मला या एका विशिष्ट मार्गाने जावे लागेल हे एक आणि हे एक i1 बरोबर i2 बरोबर i2 Ib1 वर्च्युअल ग्राउंड योग्यरित्या लागू करणे जर मी वर्च्युअल ग्राउंड नावाची दुसरी संकल्पना असेल तर आपण पाहू आमच्याकडे व्हर्च्युअल ग्राउंड असेल म्हणजे जे काही असेल ते माझे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असेल जर ते ग्राउंड असेल तर माझे इनव्हर्टिंग टर्मिनल देखील ग्राउंड म्हणून मानले जाते ते अक्षरशः ग्राउंड आहे आता आम्ही या संकल्पनेबद्दल आत्ता पाहू V V 0 म्हणूनच K V पासून l किरचॉफचा व्होल्टेज कायदा आणि ओहम्स कायदा आम्हाला माहित आहे की i1 समान काहीही नाही परंतु i1 Vin - V R1 हे काहीच नाही परंतु V मध्ये R 1 V आता कारण येथे V वजा तुम्हाला वर्चुअल सह संकल्पनेमुळे दिसते ग्राउंड हे टर्मिनल ग्राउंड बरोबर मानले जाईल जर माझ्याकडे Ib1 0 असेल तर मला हे सूत्र समजते जे अर्थ प्राप्त करते परंतु जर ते नसेल तर तेथे एक बदल आहे किंवा आउटपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज आहे माझ्या Ib1 वर अवलंबून रहावे कारण Ib1 ते आउटपुट व्होल्टेज बदलेल त्याऐवजी R2R1 Vin R2Ib1 तर हे Ib1R2 येथे इनपुट ऑफसेट व्होल्टेज दर्शवते याचे विश्लेषण केले जाऊ शकते की जर इनपुट योग्यरित्या जोडलेले नसेल VI 0 आदर्शतः V 0 परंतु इनपुट बायस करंटमुळे जर सिद्ध व्होल्टेजचे परिणाम लागू नसले तरीही कोणतेही इनपुट लागू केले गेले नाही बरोबर तर मुद्दा आहे मी हे आउटपुट ऑफसेट व्होल्टेज कसे कमी करू शकतो मी हे आउटपुट कमी कसे करू शकतो तर आपण जे पाहतो ते म्हणजे आपण आउटपुट व्होल्टेज अभिव्यक्तीवरून पाहणार आहोत की आउटपुट व्होल्टेज कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे फीडबॅक प्रतिरोध R2 कमी करणे परंतु अभिप्राय प्रतिकार कमी करणे आवश्यक लाभ मिळवता येत नाही परंतु प्रतिकार प्रतिकार कमी करणे आवश्यक लाभ साध्य करता येत नाही बरोबर म्हणून आपल्याला हे समजले पाहिजे की आम्हाला Ib1 च्या परिणामाचा विचार करावा लागेल जेव्हा Ib1 0 च्या जवळ असेल तेव्हाच आपल्याला मूल्य मिळू शकेल जे आमचे इच्छित मूल्य आहे तर आम्ही काय करू ते आम्ही या विशिष्ट टप्प्यावर थांबवू जर ते इनपुट बायस करंट असेल आणि पुढील मॉड्यूलमध्ये आम्ही पुढील अनुप्रयोग किंवा ऑपरेशन अॅम्प्लीफायरची पुढील वैशिष्ट्ये पाहू तोपर्यंत तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा एकदा काय आम्ही या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आणि पुढील मॉड्यूलमध्ये जे काही पाहिले आहे आम्ही पाहू आम्ही ऑपरेशन एम्पलीफायरची इतर वैशिष्ट्ये कशी समजू शकतो जे 0 इनपुट करंट व्हर्च्युअल ग्राउंड आहे आम्ही आत्ताच येथे व्हर्च्युअल ग्राउंड संकल्पनेवर चर्चा केली आहे बरोबर तर आम्ही पुढील मॉड्यूलमध्ये ही संकल्पना पाहू तर हे वर्च्युअल ग्राउंड चित्रात कसे येते हे इनव्हर्टींग अॅम्प्लीफायर काय आहे हे तुम्ही पुढे समजू शकता मी एक उदाहरण घेतले जे याच्या मध्यभागी अचानक थोडे अवघड आहे कारण तुम्हाला कदाचित अचूक ऑपरेशनल एम्पलीफायर कसे कार्य करते किंवा कसे याची कल्पना असू शकते किंवा नाही इनव्हर्टिंग एम्पलीफायर कसे कार्य करते किंवा व्हर्च्युअल ग्राउंड्स चित्रात कसे येतात तर आम्ही या संकल्पना पाहू आपण फक्त हे सांगू की इनपुट बायस करंट खूप महत्वाचे आहे इनपुट ऑफसेट करंट खूप महत्वाचे आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज खूप महत्वाचे आहे कारण या सर्व गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आणि आपल्याला बनवायच्या आहेत आउटपुट व्होल्टेज शिल्लक जे आउटपुट व्होल्टेज आहे ते 0 असावे जेव्हा आम्ही आमचे इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केले जातात तेव्हा फक्त आमचा ऑप एम्प संतुलित असतो मग आपण त्याचा पुढील अनुप्रयोगासाठी वापर केला पाहिजे बरोबर म्हणून जेव्हा तुम्ही सर्किट डिझाईन करता तेव्हा तुम्ही तुमच्या आउटपुट व्होल्टेजची खात्री करता तेव्हा तुमचे इनपुट टर्मिनल्स ग्राउंड केलेले असतात तर आम्ही पुढील मॉड्यूलमध्ये पाहू op amp चे पुढील पॅरामीटर्स तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तर पुढील मॉड्यूलमध्ये भेटू बाय